सो शेवटी आपल्याला सिस्टम ऑफ इक्वेशन्स मिळाली आणि आपण ती सोडवली सुद्धा बरोबर आता आपला नेहमीचा प्रश्न म्हणजे फार फील्ड शोधून काढणे बरोबर तर फार फील्ड कम्प्युट करण्यासाठी येथे कोणत्या प्रकारचे धोरण वापरावे लागेल असे तुम्हाला वाटते मी माझे कॉम्प्युटेशनल डोमेन अगदी थेट रिसिवर पर्यंत जाण्यासाठी एक्सपांड करायला हवे का खरच त्याची आवश्यकता आहे का नाही त्याविषयी आपण असं करू शकतो का विद्यार्थी इन्सिडेंट वेव्ह इन्सिडेंट वेव्ह ही एक वेव्ह आपल्याला दिलेली आहे आता मी ज्याचा आत्तापर्यंत शोध घेतला नव्हता ते आता मला फार फील्ड शोधायचं आहे जसे आता म्हणूया मी हे इक्वेशन सोडवलेले आहे आणि हे आहे माझे कम्प्युटेशनल डोमेन तर तुम्हाला माहिती आहे की इथे त्रिकोण आहेत सगळीकडे आणि वगैरे वगैरे मला ह्या कॅल्क्युलेशन च्या शेवटी a म्हणून काय मिळाले जे मला मिळाले त्याचा मी वापर केला म्हणून डोमेन आत मध्ये मला सगळीकडे फिल्ड ची माहिती आहेत परंतु आता मला दुसरीकडे दूरवर फिल्ड काय आहे ते शोधायचे आहे आता मी काय करायला पाहिजे विद्यार्थी सर्व काही आपण याच पद्धतीने करू शकतो तर हो करू शकतो हीच गोष्ट खरतर सुचवली गेलेली आहे की जेव्हा अशाप्रकारे कुठेतरी लांबचे फिल्ड काढण्याची ची गरज असते तेव्हा आपल्याला अशाच पद्धतीने हे डोमेन एक्सपांड करून ह्या प्राण्याला इंक्लुड करावे लागते ह्याला ब्रूट फोर्स पद्धत असे म्हटले जाते ही स्मार्ट पद्धत आहे का विद्यार्थी त्यामुळे खरंतर सर्वकाही शेडेड होऊन जाईल ब्रूट फोर्स पद्धत ही एक पद्धत झाली समजा जर मला रडार क्रॉस सेक्शन शोधायचा झाला याचा अर्थ माझा निरीक्षक कुठे असेल इन्फिनिटी मला एवढी मोठी मेश तयार करणे शक्य आहे का म्हणून अगदी या कोर्स च्या सुरुवातीलाच आपण जे बोललो होतो हायगन्स प्रिन्सिपलHuygen's Principle बद्दल हायगन्स प्रिन्सिपलHuygen's Principle काय आहे सांगू का तुम्हाला क्लोज कंट्रोल वर मला जर टॅन्जेनशियल फिल्ड माहित असेल ते कसं काम करतात त्याबद्दल दुसरी गोष्ट सोर्सेस आणि सगळीकडचे फील्ड शोधून काढण्यासाठी मी त्याचा प्रसार करू शकते तर ह्या प्रिन्सिपल् चा इथे आपण कसा उपयोग करू शकतो क्लोज कंटूर वर मला फिल्ड ची माहिती आहे का आणि ऑब्जेक्ट क्लोजिंग जे मी करत आहे म्हणजे मला असं म्हणायचं उदाहरणार्थ ही बाउंड्री एक प्रकारची ऑब्जेक्ट क्लोजिंग मधील क्लोज्ड बाउंड्री आहे ओके म्हणून ही बाउंड्री वापरून शकते मला माहित आहे कि मी मी ते फिल्ड कॅल्क्युलेशन त्यावर केलेले आहे मी त्याचा उपयोग हायगन्स प्रिन्सिपलHuygen's Principle अप्लाय करण्यासाठी आणि आणि आणखीन एक गोष्ट कुठचेही फील्ड शोधून काढण्या साठी करू शकते आताच आपण बाउंड्री कंडीशन बद्दल डिस्कशन केले आणि आतापर्यंत आपण पाहिले उदाहरणार्थ रेडिएशन बाउंड्री कंडिशन जी आपण वापरली ती इनएक्झॅक्ट फॉर्म मध्ये होती त्यामुळे जसे जसे मी बाउंड्री ला जवळजवळ जाईन एवढा बाउंड्री कंडिशन मधील एरर वाढत जाईल मी आणखीन आत जाईन तर आणखीन चांगले मी फक्त ही माहिती देत आहे आपण हे खरतर कॅल्क्युलेट करणार नाही आहोत आपल्यासाठी काय चांगले आहे की मेश मध्येच उत्तम प्रकारे एजेस असल्यामुळे अशाप्रकारे आपण बाउंड्री डिफाइन करू शकतो ओके तर जेव्हा तुम्ही तुमची मेश बनवता जेव्हा तुम्ही तुमचे CAD सॉफ्टवेअर वापरून डिफाइन करण्याऐवजी असे म्हणूया वर्तुळ किंवा असे काही तरी त्याच्या भोवती असे आणि हे मेशिंग सॉफ्टवेअर काय करेल त्या त्या एज संदर्भात तर मला अतिशय स्मूथ चांगल्याप्रकारे एजेस मिळण्यासाठी असे अशाप्रकारे त्रिकोण अलाइन करेल इथे जे आपल्याला कंटूर वर पाहायला मिळत आहेत ते येतील तर आता तुम्हाला या पॉईंट वर फिल्ड काय असेल याची माहिती आहे ओके म्हणून ब्रूट फोर्स ची कल्पना काही योग्य नव्हे त्याऐवजी आपण हायगंन्स प्रिन्सिपलHuygen's Priciple वापरूया ओके म्हणून उदाहरणार्थ आपण आधीच हे एक्स्प्रेशन पाहिले आहे यापूर्वी आपण अनेकदा कॅल्क्युलेट केले होते कोणत्याही r च्या किमती साठी चे फिल्ड हायगंन्स प्रिन्सिपल Huygen's Principle नुसार म्हणून हे स्कॅटर्ड फिल्ड आहे की जे मला हवे आहे हे इंटीग्रल काय आहे हे कंटूर इंटिग्रल आहे त्याला आपण कंटूर R असे म्हणू या इथे आता कोणत्या टर्म येतील बरे विद्यार्थी झिरो मध्ये तर म्हणजे हे फक्त स्कॅटर्ड आहे म्हणून ते आहे त्यातून हे काढून टाकावे लागेल त्यामुळे मी फक्त स्कॅटर्ड फिल्ड कॅल्क्युलेट करत आहे म्हणून पहिली टर्म लक्षात राहू दे आणि ह्या दोन टर्म असतील विद्यार्थी होय बरोबर बरोबर तर पहिली ही असेल ह्याला आपण dl प्राईम असे संबोधूया कारण आपण ह्या कंटूर वरून जात आहोत बरोबर आपण अजूनही TM पोलरायझेशन मध्ये आहोत म्हणूनच मी असे लिहिले आहे मला ग्रीन्स फंक्शनGreen's Function माहित आहे का हा प्रश्न आहे या ठिकाणी या केस मध्ये मी हा कंटूर घेतलेला आहे जर तुम्ही मागे गेलात आणि आपण केलेले ग्रीन्स फंक्शनGreen's function बद्दलचे डिस्कशन आठवलेत तर त्यामध्ये हायगन्स प्रिन्सिपलHuygen's Principle प्रमाणे मी ह्या स्पेस ला दोन व्हॉल्युम मध्ये म्हणजे व्हॉल्युम वन आणि व्हॉल्युम टू वेगळे केले बाह्यभागातील फिल्ड काढण्यासाठी जे ग्रीन्स फंक्शनGreen's function करते तसे मला बाहेर बाह्य रिजन लागेल की आतील रीजन बाह्य रिजन ह्या केस मध्ये बाह्य रिजन कोणता फ्री स्पेस तर मला माहित आहे हा हे फक्त माझे हँकेल आहे

तर हा चांगला भाग आहे की मला हँकेल फंक्शन माहित आहे यापेक्षा वेगळे मी काय म्हणू शकेन मी सर्व स्टैंडर्ड अॅप्रॉक्सीमेशन्स करू शकेन जी मी आपल्या हँकेल फंक्शन साठी केली होती जी आहेत बरोबर तर साठी आपण अॅप्रॉक्सीमेशन केले होते म्हणून ही सर्व अॅप्रॉक्सीमेशन्स इथे आपण आत सबस्टीट्यूट करू शकतो अशा प्रकारे येथे डिस्कशन संपण्यापूर्वी ह्या एक्सप्रेशन मध्ये सर्व काही आपल्याला समजले का सर्व काही कॅलक्युलेशन्स आपण केली आहेत का स्टेप बाय स्टेप बघूया किंवा उजव्या बाजूने सुरू करूया सर्व सोपं करून बघूया लक्षात ठेवा हे 2D T M पोलरायझेशन आहे याचा अर्थ होतो x y प्लेन मधील आणि ही आहेत दोन व्हेरिएबल तीन व्हेरिएबल मला या टर्म माहित आहेत का विद्यार्थी होय ती आहे H टॅन्जेनशियल हो आपण ते ला प्रपोर्शनल आहे असे दाखवले आहे मी कॅल्क्युलेट केले आहे का हाच एक्झॅक्टली माझा व्हेरिएबल म्हणजे चल आहे ह्या प्रॉब्लेम मधला ह्या आहेत माझ्या टॅन्जेनशियल एजेस बरोबर हा आहे आणखीन एक चांगला भाग एज आधारित FEM बद्दल की ज्यामुळे मला सरळ ही गोष्ट मिळाली तर आता मला हे माहीत आहे आता या बद्दल काय त्याबद्दल मला ठाऊक आहे का विद्यार्थी मॅक्सवेल मला ते माहीत नाही पण मी हे कॅल्क्युलेट करू शकेन का विद्यार्थी मॅक्सवेल मॅक्सवेल इक्वेशनMaxwell's equations याचा अर्थ घेतल्यावर मिळेल पण आता मी कसा घेऊ मला नंबर म्हणून माहित आहे परंतु मला माहित नाही विद्यार्थी न्यूमरिकली न्यूमरिकली बरोबर तर आता मला आतील भागातील सर्व काही माहित आहे तर न्यूमरिकली मला आता घ्यावे लागेल आणि म्हणूनच मेश साठी अतिशय फाईन असणे फार महत्त्वाचे आहे त्यामुळे हे न्यूमरिकलि अॅप्रॉक्सीमेशन कमी जास्त प्रमाणात योग्य असते बरोबर आणि आणि एकदा का हे मिळाले त्यानंतर माझे अतिशय लाडके एक्सप्रेशन आपल्या RCS साठी असेल इक्वल टू असेल विद्यार्थी कम्प्युट करताना आपण r ची किंमत एखादा मोठा नंबर घालता की r हा मोठा नंबर घालायचा का खरे तर हा भाग आधीच हा असाइनमेंट चा एक भाग होता जर तुम्ही हे एक्सप्रेशन कॅल्क्युलेट केले तर आपल्याला कळेल की तो r निगडीत नसेल जर r 1 खूप मोठ्या साठी म्हणून त्याचा काही फरक पडणार नाही विद्यार्थी तुम्हाला इथे ह्या एक्सप्रेशन साठी काहीच घालावे लागणार नाही हे RCS साठीचे एक्स्प्रेशन r शी निगडित नसेल ते फक्त वर अवलंबून असेल विद्यार्थी हे आपल्या ह्याच्याशी सारखे असेल का होय हायगंन्स प्रिन्सिपलHuygen's Principle मध्ये आपल्याकडे हे होते परंतु आपल्यालाही अॅप्रॉक्सीमेशन वापरावी लागत होती आणि त्याचा वापर करत असताना r कॅन्सल होत होते आपल्याला काहीच सबस्टिट्यूट करावे लागत नव्हते जर तुम्ही काही सबस्टिट्यूट करत असाल तर तुम्ही काहीतरी चूक करत असाल विद्यार्थी आपण कर्ल वापरू शकतो का होय आपण कर्ल वापरू शकतो होय माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की आपण खरं तर तेच वापरणार आहोत विद्यार्थी पण आपण न्यूमरिकल म्हणालात म्हणून होय न्यूमरिकल कर्ल असं इथे म्हणण्याचा माझा अर्थ असा की आहे s च्या टर्म मध्ये आणि s आणि आहे x आणि y च्या टर्म मध्ये विद्यार्थी होय बरोबर मी त्यासाठी आता काही एक्सप्रेशन घेईन पण पहा हा खरेतर आपल्याला वेळ कमी पडतोय ही आहे एक एज हा आहे त्रिकोण आणि आहे दुसरा त्रिकोण जर तुम्ही ह्या आपल्याकडे असलेल्या व्हिटनी बेसिक फंक्शन्स कडे पाहिलेत जर तुम्ही ऍक्च्युली कॅल्क्युलेट करायला गेलात तर तुम्हाला शेवटी एक कॉन्स्टंट मिळेल च्या फॉर्म मुळे तर आपल्याला एक कॉन्स्टंट इथे मिळत आहे आणि दुसरा कॉन्स्टंट इथे मिळत आहे खरंतर हे ह्या बेसीस फंक्शन साठी कंटीन्युअस नाही हा बेसीस फंक्शन चा एक डिफेक्ट आहे म्हणून इथे काय करायला हवे तर कर्ल शोधायला हवे वरील कर्ल शोधा आणि आणि त्याचा अवरेज काढा असा अर्थ मला अभिप्रेत आहे जेव्हा मी म्हटले न्यूमरिकली शोधा होय सर्वात शेवटी आपल्याकडे प्लेन मध्ये सगळीकडे मधील स्मुथ फंक्शन असेल होय हा खूप चांगला पॉईंट आहे आणि आणि आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट बेसीस फंक्शन बद्दलची म्हणजे जर तुम्ही करू शकलात तर ह्या आपण वापरत असलेल्या बेसीस फंक्शन साठी आपल्याला झिरो मिळेल तर आपण हे असाइनमेंट मध्ये वर्क करू विद्यार्थी ह्या पैकी कोणतेही एक घ्या कोणत्याही एक बेसीस फंक्शन च्या तीन प्रॉपर्टीज असतात कॉन्स्टंट असते तर झिरो असते ठीक आहे